पीएमएमसी आणि इलेक्ट्रोडायनामिक इंस्ट्रुमेंटची वैशिष्ट्ये नमस्कार आणि स्वागत आहे मागील दोन व्हिडिओंमध्ये आपण पीएमएमसी उपकरण आणि इलेक्ट्रोडायनामिक उपकरणा बद्दल अभ्यास केला आहे या व्हिडिओमध्ये आपण काही अतिशय महत्वाच्या गुणधर्मांबद्दल आणि या दोन उपकरणांमधील तुलनांबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या सर्वांना माहित असाव्या मी येथे PMMC घेतो इथे इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरण घेतो तुम्हाला माहीत असावे म्हणुन सांगतो याला डायनामोमिटर प्रकारचे उपकरण देखील म्हणतात आता एक जलद पुनरावृत्ती करूया आपण पाहिले आहे की PMMC उपकरण हे पर्मनंट मॅग्नेट म्हणजेच स्थिर चुंबकाचे बनलेले आहे आणि त्या आत एक कॉईल आहे जी करंट प्रवाहित करत असते इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणाच्या बाबतीत हा पर्मनंट चुंबक इलेक्ट्रोमॅग्नेटस च्या जोडीने बदलला जातो तर हि एक कॉईल आहे जी करंट वाहते ज्यात चुंबकीय क्षेत्र तयार होते याला If म्हणा कारण ह्या कॉइल्स ला निश्चित कॉइल्स म्हणतात आणि आपल्याकडे आत फिरणारी कॉईल असते जी दुसरे करंट वाहत असते त्याला Im म्हणूया तर इथे आपल्याकडे पर्मनंट चुंबक आहे आणि येथे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आता आपण पाहिले आहे की डिफ्लेकटिंग टॉर्क जिथे B ही फ्लक्स डेन्सीटी आहे A हे त्या कॉईल चे क्षेत्र आहे N ही टर्न्स ची संख्या आहे आणि I हे कॉईल मधुन जाणारे करंट आहे आणि मग समतोलावर आपल्याकडे कंट्रोलिंग टॉर्क किंवा स्प्रिंग टॉर्क आहे

M हे निश्चित आणि फिरणाऱ्या कॉईल दरम्यान चे म्युच्युअल इंडकटन्स आहे θ हि फिरणाऱ्या कॉईल ची अंगुलरकोनीय स्थिती आहे आणि आपण असेही म्हटले आहे कि साधारणपणे आपण ह्या दोन कॉइल्स सिरीज मध्ये जोडतो कदाचित अश्या जोडतो तर जर आपण त्यांना सिरीज मध्ये जोडले तर तर महत्वाचा गुणधर्म हा आहे की इलेक्ट्रोमॅग्नेट PMMC उपकरणासाठीआपल्याकडे म्हणूनच आता आपण ह्या उपकरणासाठी लिहु शकतो की टॉर्क TD ची दिशा किंवा डिफलेक्शन चा कोन θ हे करंट च्या दिशेवर अवलंबुन असतील तर त्यासाठी आपण ह्या आकृतीत पाहु आपल्याकडे यासारखे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत फ्लक्स रेषा ह्या सर्व डावीकडून उजवीकडे आहेत आणि जर करंट अशाप्रकारे प्रवाहित होत असेल तर त्याला काही प्रमाणात फोर्स ची किंवा टॉर्क ची काही दिशा मिळेल जे तुम्ही फ्लेमिंग्जFleming's डाव्या हाताच्या नियमावरून शोधु शकतात जे आपण कालच्या वर्गात पाहिले आहे आणि आता जर मी करंट ची दिशा बदलली तर तुम्ही त्वरित पाहू शकतात की टॉर्क आणि फोर्स ची दिशा उलट होईल तर या प्रकरणात टॉर्क ची दिशा आणि फोर्स ची दिशा करंट च्या दिशेवर अवलंबुन आहे आणि हे समीकरण θ च्या प्रमाणात आणि TD सुद्धा I च्या प्रमाणात असे सांगते कि जर माझ्याकडे नकारात्मक करंट असेल जर I हा कशातरी संदर्भात नकारात्मक असेल तर TD नकारात्मक होईल किंवा त्याची दिशा नाकारात्मक होईल नकारात्मक होईल याचा अर्थ पॉईंटर हा उलट दिशेने जाईल तर TD आणि θ ची दिशा दोघेही करंटच्या दिशेवर अवलंबुन आहेत इथे TD ची दिशा आणि थीटा ची दिशा करंट च्या दिशेवर अवलंबुन नाही कारण तुम्ही येथे एक निरीक्षण करू शकतात ते म्हणजे थीटा हा I च्या वर्गाशी प्रमाणित आहे तर जर मी वजा I घेतला तरी I वर्ग पॉझिटिव्ह राहील तर थीटा ची दिशा आणि थीटा चे चिन्ह बदलणार नाही तर पुन्हा एकदा TD ची दिशा किंवा TD चे चिन्ह करंट च्या दिशेवर किंवा चिन्हावर अवलंबुन नाही आणी भौतिक विचारांवर समजा जर करंट I च्या दिशेने वाहत आहे जो कदाचित फ्लक्स तयार करतो डावीकडून उजवीकडे म्हणा आणि मग करंट एखाद्या दिशेने वाहत आहे तर तो टॉर्क तयार करेल तो फोर्स आणि टॉर्क निर्माण करेल आता जर मी करंट ची दिशा बदलली तर दोघेही करंट दिशा तसेच फ्लक्स ची दिशा दोन्ही बदलतील तर जर मी याप्रकारे करंटची दिशा बदलली तर फ्लक्स सुद्धा उलट होईल मग फ्लक्स रेषा ह्या उलट दिशेने होतील आता तुम्ही जर फ्लेमिंग्ज चा डाव्या हाताचा नियम लागु केला तर फ्लक्स रेषा उलट होतात जर करंट उलट होते तर फोर्स हा त्याच दिशेने राहील आणि म्हणुनच टॉर्क त्याच दिशेने राहील हे दोन वजा चिन्ह एकमेकांना रद्द करतील असे आहे म्हणुन TD आणि थीटाची दिशा करंट च्या दिशेवर अवलंबुन नाही आता पुढील प्रश्न असा आहे की जर मी AC करंट लागू केले तर काय होईल उत्तर याप्रमाणे आहे की जर I ची फ्रिक्वेन्सी खुप कमी असेल समजुया की 0 1हर्टझ किंवा अजुन कमी असेल तर याचा अर्थ प्रत्येकी 10 सेकंदात एक ऑस्सिलेशन तर प्रत्येकी 10 सेकंदात करंट ची दिशा उलट होते तर मग काय होईल तर मी उपकरणाचा स्केल रेखाटतो आणि माझ्याकडे पॉइंटर आहे तर प्रत्येकी 10 सेकंदाला करंटची दिशा उलट केली जाते आता काय होईल पॉइंटर प्रत्येकी 10 सेकंदात आपली दिशा बदलेल जसेकी पहिल्या पॉझिटिव्ह करंटसाठी पॉइंटर हा पॉझिटिव्ह मूल्याकडे जातो नंतर तो पुन्हा निगेटिव्ह बाजुला जातो पुन्हा 0 कडे येतो आणि पॉझिटिव्ह बाजूकडे वैगैरे वैगैरे तर अशाप्रकारे तो सकारात्मक आणि नकारात्मक मूल्यांकडे ऑस्सिलेट होतो म्हणुन निष्कर्ष असा आहे की जर फ्रिक्वेन्सी फारच कमी असेल तर पॉइंटर ऑस्सिलेट करतो आता फ्रिक्वेन्सी हळुहळु वाढवुया जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल कदाचित पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ इतकी जास्त असेल तर प्रत्येक सेकंदाला 50 ऑस्सिलेशन तर काय होईल तर पाहुया की काय होईल जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर काय होईल तर कमी फ्रिक्वेन्सी साठी पॉइंटर हा अशाप्रकारे फिरतो पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह 0 पॉझिटिव्ह 0 आता मी फ्रिक्वेन्सी वाढवली पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह 0पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह 0पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह 0 अशाप्रकारे फिरेल पण त्याच वेळी ऑस्सिलेशन्स चे प्रमाण किंवा ऑस्सिलेशन्स ची अम्प्लिट्युड कमी होईल तर हे अशाप्रकारे काम करेल कमी फ्रिक्वेन्सी साठी अधिक 0 वजा 0 जास्त फ्रिक्वेन्सी वर अधिक 0 वजा 0अधिक 0 वजा 0आणि खुप जास्त फ्रिक्वेन्सी वर अधिक 0 वजा 0अधिक 0 वजा 0अधिक 0 वजा 0 यात खूप कमी कंपन आपण पाहू शकतो आणि जर फ्रिक्वेन्सी अजुन जास्त असेल तर हे कंपन दिसणार नाहीत तर तेव्हा पॉइंटर हा सरासरी स्थितीवर असेल आणि प्युअर एसी करंट साठी सरासरी स्थिती 0 असेल तर पॉइंटर 0 स्थानावर राहील तो अजिबात हलणार नाही तर पुन्हा एकदा कमी फ्रिक्वेन्सी साठी तो अधिक शुन्य अशाप्रकारे ऑस्सिलेट करेल आणि जास्त फ्रिक्वेन्सी वर जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल अधिक वजाअधिक वजा असा जास्त गतीनेअधिक वजाअधिक वजा असा करेल फक्त कंपन होईल आणि मग कोणतीही हालचाल होणार नाही तर असा निष्कर्ष आहे की जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर पॉइंटर अजिबात हलत नाही तर तो 0 मूल्यावर थांबून राहतो किंवा तो शून्य मूल्य दर्शवेल आता यासारखेच इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणासाठी आपल्याला माहीत आहे की पॉईंटर च्या हालचालीची दिशा ही करंट च्या दिशेवर अवलंबुन नाही या प्रकरणात जर ही माझी 0 स्थिती असेल तर एक बाजु अधिक प्लस करंट दर्शवेल कदाचित असे म्हणू 10 अँपिअर दुसरी बाजु वजा 10 अँपिअर करंट दर्शवेल इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणासाठी पॉइंटर हा फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो कारण I च्या दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक मूल्यांसाठी थीटा हा नेहमीच सकारात्मक असतो तर या उपकरनामध्ये आपल्याकडे एका बाजुला 0 मूल्य असेल अशाप्रकारे 0 अँपिअर आणी ह्या बाजुला उच्च मूल्य असेल आणि आपल्याला हे देखील माहीत आहे की थीटा हा I च्या वर्गावर प्रमाणित आहे म्हणुनच जर हा कोन 1 अँपिअर दर्शवित असेल तर 2 अँपिअर करंटसाठी थीटाहा 4 च्या गुणकाराइतका असेल हे 1 अँपिअर आहे तर हे 2 अँपिअर असेल वैगैरे अशाप्रकारे असेल तर स्केल हि एकसमान नाही तर या प्रकरणात स्केल एकसमान नाही तर जर आपण AC करंट लागू केले तर या पॉईंटर चे काय होईल जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर नक्कीच पुन्हा एकदा पॉईंटर हा 0 कडून सकारात्मक पर्यंत जाईल आणि नंतर 0 वर येईल मग करंट नकारात्मक होईल परंतु पॉईंटर हा सकारात्मक कडे जाईल तर गती अशाप्रकारे असेल 0अधिक 0 वजा 0 अधिक 0 वजा आणि जर फ्रिक्वेन्सी वाढली तर अम्प्लिट्युड कमी होईल कारण त्याला फार पुढे जायला पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणुन जशीच फ्रिक्वेन्सी वाढेल हे अशाप्रकारे असेल 0 अधिक 0 वजा 0 अधिक 0 वजा असे आणि अम्प्लिट्युड हळुहळू कमी होईल अत्यंत जास्त फ्रिक्वेन्सी वर ते फक्त ऑस्सिलेट होईल किंवा त्यावेळी ते फक्त कंपित होईल त्यानंतर पुढे अत्यंत जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी वर कंपन दिसणार नाही आणि पॉईंटर कोणत्यातरी सरासरी स्थिती वर राहील तर निष्कर्ष असा असेल की जर फ्रिक्वेन्सी कमी आहे तर पॉइंटर ऑस्सिलेट होतो आणि जर फ्रिक्वेनसी जास्त आहे तर पॉइंटर हा सरासरी स्थितीत स्थिर राहतो तर तंतोतंत पणे हे सरासरी स्थिर काय असते तर मला हे म्हणायचे आहे

आता हे प्रमाण काय आहे याचा अभ्यास तुम्ही यापुर्वी केला असावा हा करंट च्या RMS मूल्याचा वर्ग आहे

तर म्हणूनच हे मीटर RMS मूल्य देते तर एक अत्यंत महत्वाचे निरीक्षण म्हणजे इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरण RMS मूल्य दर्शविते तर हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे या बाजुला आपण लिहू शकतो की PMMC उपकरण सरासरी मुल्य दर्शविते का आपण आपल्याला माहीत असलेला समान युक्तिवाद देऊ शकतो या प्रकरणात थिटा हा काही कॉन्स्टंट गुणिले I असतो तर ही केस स्प्रिंग कॉन्स्टंट K पेक्षा वेगळी आहे हा स्प्रिंग कॉन्स्टंट नाही हा वेगळा कॉन्स्टंट आहे तर जर तुम्हाला हवे असेल तर मी येथे एक वेगळे चिन्ह घेतो ज्यास 𝑘̅ म्हणूया तर हा आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि शेवटचा मुद्दा ज्याबद्दल मी बोलणार आहे ज्याचा मी आधीच उल्लेख केला आहे परंतु मी तो लिहून ठेवतो PMMC उपकरणासाठी स्केल ही लिनीअर असते किंवा एकसमान असते कारण थिटा हा I च्या प्रमाणात असतो तर स्केल ही एकसमान आहे तर हा 0 आहे हा 1 अँपिअर आहे हा 2 अँपिअर आहे तर मग हा वजा 1 अँपिअर आहे हा वजा 2 अँपिअर आहे हे सर्व अंतर समान आहेत या प्रकरणात स्केल ही एकसमान नाही लिनीअर नाही किंवा ती चतुर्भुज आहे कारण थीटा हा I वर्गाच्या प्रमाणात आहे तर आपण आधीच नमुद केले आहे जर हे 0 अँपिअर असेल तर हे 1 अँपिअर आहे 2 अँपिअर येथे असेल 3 अँपिअर इथपर्यंत कुठेतरी असेल आणि अजूनकाही पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण हा भाग पुढील व्हिडिओमध्ये सुरू ठेवु